ओहममीटर I नमस्कार परत एकदा स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण ओहममीटर बद्दल बोलू मागील व्हिडिओमध्ये आपण व्होल्टमीटर आणि अॅमीटर बद्दल बोललो आता ओहममीटर ची वेळ आहे तर तुम्हाला अपेक्षित आहे ओहममीटर हे रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जातात आणि आपण साधारण पीएमएमसी किंवा कुठलाही दुसऱ्या प्रकारच्या मीटर ओहममीटर बनविण्यासाठी वापरणार आहोत ठीक आहे तर संकल्पना एकदम सोपी आहे आपल्याला ओहमचा नियम वापरायचा आहे ठीक आहे तर समजा माझ्याकडे एक रेझिस्टन्स आहे त्याला Rx म्हणूया X म्हणजे अज्ञात त्यामुळे Rx एक अज्ञात रेझिस्टन्स आहे त्यामुळे आपण काय करू आपण हे रेझिस्टन्स एका बॅटरीच्या सिरीज मध्ये जोडू ज्याचा ईएमएफ माहित आहे आणि एक अॅमीटर वापरू ठीक आहे हे अॅमीटर कुठल्याही प्रकारच अॅमीटर असू शकते जे तुम्हाला आवडेल आणि हा E ज्ञात आहे किंवा X अज्ञात आहे आता ओहमच्या नियमानुसार या सर्किट मधून प्रवाहित होणारा करंट याचा अर्थ या ओहममीटर मधून प्रवाहित होणारा करंट असतो ही E𝑅𝑥 आता I चे निरीक्षण करावे लागते याचा अर्थ मीटरच्या पॉईंटर ची स्थिती पाहून आपण I चे मूल्य शोधू शकतो E आधीच माहित आहे त्यामुळे Rx असेल EI त्यामुळे हे Rx चे मूल्य असेल तर ही एका साधारण ओहममीटर ची बांधणी असेल ठीक आहे ही एक संकल्पना होती आता आपण या सर्किट बद्दल विस्तृतपणे बोलूया आपण या सर्किट चे विविध पैलू तपासून पाहू ठीक आहे त्यामुळे पहिली गोष्ट ज्यावर आपण चर्चा करणार आहोत ती आहे की या मीटरची स्केल कशी दिसेल एकदा का ती रेझिस्टन्स किंवा Ω मध्ये दर्शविली असेल ठीक आहे तर ही या मीटरची स्केल आहे त्यामुळे असं म्हणा की हे एक अॅमीटर आहे त्यामुळे डावी बाजू ही कमी करंट चे मूल्य दर्शवेल त्यामुळे मी याला 0 एंपियर आणि याला काहीतरी उच्च मूल्य समजा 1 एंपियर म्हणतो त्यामुळे हे या मीटरचे एका अॅमीटर च्या स्वरूपात वर्तन असेल त्यामुळे ही बाजू कमी करंट दर्शवेल आणि ही बाजू करंट चे उच्च मूल्य दर्शवेल आता जेव्हा आपण ही स्केल एका अज्ञात रेझिस्टन्स च्या स्वरूपात दर्शवू कारण तुम्हाला या सर्किट च्या मदतीने रेझिस्टन्स मोजायचा आहे त्यामुळे मी याला खोडतो आणि मी येथे रेझिस्टन्स चे मूल्य टाकतो आता जेव्हा Rx अमर्याद ∞ असेल त्याचा अर्थ Rx ओपन सर्किट आहे त्यामुळे या सर्किट मधून कुठलाही करंट प्रवाहित होणार नाही त्यामुळे I चे मूल्य 0 असेल किंवा Rx अमर्याद ∞ असेल त्यामुळे ही बाजू जेव्हा करंट 0 असेल याचा अर्थ रेझिस्टन्स अमर्याद ∞ आहे त्यामुळे मीटरची ही बाजू दर्शवेल R हे अमर्याद ∞ Ω आहे आणि ही बाजू जसं मी डावीकडून उजवीकडे जातो करंट चे मूल्य वाढत वाढत जाते याचा अर्थ रेझिस्टन्स असे खात्रीने कमी कमी होत आहे त्यामुळे या बाजुला Rx कमी असेल आणि या बाजूला Rx चे मूल्य जास्त असेल त्यामुळे या मीटरची स्केल अशाप्रकारे दिसेल तर या बाजूला Rx चे मूल्य जास्त आहे आणि हे मुळात अमर्याद ∞ आहे कारण Rx हा ओपन सर्किट आहे याचा अर्थ आपण येथून Rx काढून टाकला त्यामुळे आपण त्याला अशाप्रकारे काढू शकतो त्यामुळे त्यानंतर हा बिंदू दर्शवेल Rx अमर्याद ∞ आहे ठीक आहे आता एकदम उजव्या बाजूला मूल्य काय असेल तर आपल्या आवश्यकतेनुसार या अॅमीटर च्या एकदम उजव्या बाजूला मीटरने 0 मूल्य दर्शवायला हवे याचा अर्थ जे रेझिस्टन्स आपण मोजत आहोत ते त्यामुळे हे आपल्याला अपेक्षित आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ही या मीटरची अपेक्षित परिस्थिती आहे मला म्हणायचं आहे की तुम्ही ही परिस्थिती काही कारणास्तव बदलू सुद्धा शकता पण सामान्यपणे या बाजूला Rx चे मूल्य 0 असायला हवे ठीक आहे त्यामुळे ही बाजू Rx0 आहे आणि कंसात मी अपेक्षित असे लिहितो ठीक आहे आता या बाजूला रेझिस्टन्स अमर्याद ∞ आहे आणि या बाजूला 0 आहे आणि बाकी सगळे मूल्य येथून इथपर्यंत असतील त्यामुळे Rx उजवीकडून डावीकडे वाढत वाढत जातो त्यामुळे Rx उजवीकडून डावीकडे वाढतो या ओहममीटर मध्ये आपल्याला अॅमीटर किंवा व्होल्टमीटर च्या विरुद्ध आचरण पाहायला मिळते आताच्या काळात असे अॅनालॉग मल्टीमीटर सामान्यपणे वापरले जात नाहीत पण कदाचित तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये असे अॅनालॉग मल्टीमीटर पाहिले असतील तर अॅनालॉग मल्टीमीटर म्हणजे ज्याला एक पॉईंटर असतो आणि तुम्ही त्याला व्होल्टमीटर किंवा ओहममीटर किंवा अॅमीटर म्हणून वापरू शकता त्यानंतर आपण पाहू शकतो व्होल्टेज आणि करंट साठी स्केल वर डाव्या बाजूला 0 असेल आणि जास्त मूल्य उजव्या बाजूला असेल परंतु रेझिस्टन्स स्केल विरुद्ध आहे यात 0 उजव्या बाजूला असतो आणि जास्त मूल्य डाव्या बाजूला असते ठीक आहे त्यामुळे ओहममीटर असा दिसेल आता पुढचा मोठा प्रश्न आहे की समजा हा या स्केल चा केंद्रबिंदू आहे ठीक आहे तर Rx च्या कोणत्या मूल्यासाठी हा पॉईंटर केंद्रबिंदू ला असेल तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण असे गृहीत धरू की एकदम उजव्या बाजूला Rx0 आहे समजा आपण हे सर्किट तयार केले याचा अर्थ सगळ्या गोष्टींची मूल्य जसे की हा ईएमएफ आणि या अॅमीटर चे वेगवेगळे मापदंड असे निवडले जसे की एकदम उजवी बाजू Rx0 दाखवते जी आपल्याला अपेक्षित असलेली स्थिती आहे त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेली परिस्थिती साध्य झालेली आहे ठीक आहे जर असे असेल तर रेझिस्टन्स चे मूल्य किती असेल जेणेकरून पॉईंटर मध्यभागी राहिल तर मी हे सर्किट थोडं अधिक विस्तृतपणे पुन्हा बनविण्याचा प्रयत्न करतो समजा हा ईएमएफ E आहे आणि असे गृहीत धरा काही अंतर्गत रेझिस्टन्स आहे जो ri असू शकतो त्यामुळे या आकृती मध्ये आपण विस्तृतपणे दर्शविणार आहोत आणि त्यानंतर माझ्याकडे मीटर आहे मीटर अंतर्गत रेझिस्टन्स आहे तर हा अॅमीटर आहे आणि मीटर रेझिस्टन्स आहे आपण त्याला Rmeter म्हणूया ठीक आहे तर हा कॉईल रेझिस्टन्स सुद्धा असू शकतो आणि जर हा अॅमीटर असेल तर हा काही समांतर रेझिस्टन्स असू शकतो त्यामुळे या सर्व रेझिस्टन्स चे मिश्रण याचा अर्थ या दोन बिंदूमधील एकूण रेझिस्टन्स Rmeter असेल ठीक आहे आता दोन टर्मिनल्स मध्ये अज्ञात रेझिस्टन्स Rx जोडावा लागेल तर हा Rx आहे आणि अंतर्गत रेझिस्टन्स Rinternal ला सर्किट चे एकुण अंतर्गत रेझिस्टन्स म्हणूया ठीक आहे याचा अर्थ या आकृतीमध्ये हे असेल riRmeter आणि जर माझ्याकडे अजून काही असेल तर म्हणून कंडक्टर रेझिस्टन्स नगण्य असेल ते सुद्धा विचारात घेईल तसेच अजून काही सीरिजमध्ये असल्यास ते सुद्धा घेईल तर मी अजून दुसरे रेझिस्टन्स जोडतो जे कदाचित असेल किंवा नसेल आवश्यकतेनुसार त्यामुळे समजा मी या सर्किट मध्ये अजून एक रेझिस्टन्स जोडले ज्याला R1 म्हणूया तर या सगळ्यांना एकत्रितपणे अंतर्गत रेझिस्टन्स असे म्हणतात आता हे Rinternal आहे आणि आता Rx0 असेल तर जो करंट I या मीटर मधून प्रवाहित होत आहे तो मीटर रीडिंग असेल ठीक आहे जर Rx 0 I 𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 जर Rx≠ 0 I 𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙Rx त्यामुळे Rinternal हे सगळे रेझिस्टन्स आणि येथे असलेला Rx यांच्या पासून तयार होईल ते सगळे सीरिजमध्ये आहेत त्यामुळे जर मी त्यांची बेरीज केली तर मला एकूण रेझिस्टन्स मिळेल आणि जर मी E ला एकूण रेझिस्टन्स ने भाग दिला तर मला मीटरची रिडींग मिळेल ठीक आहे जेव्हा Rx R internal I 𝐸2 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 आता याला Io ने दर्शवितो विशिष्ट करंट ला आता मी Io ने दर्शवितो जेव्हा Rx चे मूल्य 0 असेल त्यामुळे हा Io Rx0 असताना अस्तित्वात असतो आणि मी त्याला IFSD मीटरचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट असे सुद्धा म्हणू शकतो कारण आपण असे गृहीत धरले आहे की Rx0 पॉईंटर ची एकदम उजवी बाजू दर्शवितो त्यामुळे याचा अर्थ जेव्हा Rx0 असेल पॉईंटर एकदम उजव्या बाजूला जाईल आणि या मीटर मधून फुल स्केल डिफ्लेक्शन करंट प्रवाहीत होईल॰ त्यामुळे याला IFSD असेही लिहू शकतो त्यामुळे जर असे असेल तर आता इथे जेव्हा RX आणि R internal समान असतील तर मी मी लिहू शकतो I Io 2 𝐼𝐹𝑆𝐷2 याचा अर्थ जेव्हा Rx आणि Rinternal समान असतील तेव्हा यानंतर मधून जाणारा करंट फुल डिफ्लेक्शन करंट च्या अर्धा असेल याचा अर्थ पॉईंटर पूर्ण स्केल च्या 50 असेल त्यामुळे पॉईंटर येथे मध्यभागी असेल ठीक आहे त्यामुळे जर मी Rx आणि एकुण अंतर्गत रेझिस्टन्स समान घेतले तर त्या परिस्थितीमध्ये पॉईंटर येथे मध्यभागी राहील ठीक आहे त्यामुळे मी एक निष्कर्ष लिहू शकतो की जेव्हा हा Rx0 असेल तेव्हा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट IFSD प्रवाहित होईल याचा अर्थ जर पॉईंटर ची स्थिती एकदम उजव्याबाजूला असेल तर जेव्हा Rx आणि Rinternal समान असतील तेव्हा पॉईंटर फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या अर्धा असेल किंवा हाफ स्केल डिफ्लेक्शन असेल याचा अर्थ पॉईंटर मध्यभागी असेल ठीक आहे आता आपण एक उदाहरण घेऊ समजा Rinternal 1 kΩ आहे ठीक आहे आणि मूलतः तुम्हाला माहित आहे हे अंतर्गत रेझिस्टन्स Rinternal असेल ri अधिक मीटर रेझिस्टन्स अधिक R1 इत्यादी आहे समजा हे 1 kΩ आहे आता ही परिस्थिती गृहीत धरा जेव्हा Rx 0 हा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट दर्शवीत असेल आता आपल्याला काय हवं आहे आता आपल्याला स्केल वरती वेगवेगळ्या स्थिती चिन्हांकित करायच्या आहेत ठीक आहे आता आपल्याला माहित आहे Rx 0 म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट त्यामुळे येथे आपण 0 Ω लिहू शकतो आणि या बाजूला आपण अमर्याद ∞ Ω लिहू Rx प्रत्यक्षात ओपन सर्किट झालेला आहे याचा अर्थ कुठलाही करंट प्रवाहित होणार नाही ही आणि येथे मध्यबिंदू ला आपण लिहू Rinternal हे 1 kΩ आहे कारण जेव्हा Rx1 kΩ असेल तेव्हा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या अर्धा करंट प्रवाहित होईल आणि पॉईंटर येथे असेल त्यामुळे हा हा बिंदू 1 kΩ स्थिती दर्शवितो ठीक आहे आता ही स्थिती गृहीत धरा जी उजव्या बाजूने तीन चतुर्थांश आहे त्यामुळे तुम्ही म्हणू शकता ही स्थिती उजवीकडून तीन चतुर्थांश आहे किंवा डावीकडून एक चतुर्थांश आहे ठीक आहे त्यामुळे आपण त्याला IFSD 4 असे लिहू शकतो ठीक आहे त्यामुळे जर पॉईंटर येथे असेल याचा अर्थ फुल स्केल डिफ्लेक्शन करंट प्रवाहित होत असेल जर पॉईंटर येथे असेल तर कुठलाही करंट प्रवाहित होणार नाही आणि जर पॉईंटर येथे मध्यभागी असेल तर फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या अर्धा करंट प्रवाहित होईल आणि जर तो येथे असेल तर फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या एक चतुर्थांश करंट प्रवाहित होईल आता रेझिस्टन्स चे कोणते मूल्य असेल जे मला येथे स्केल वरती घ्यावे लागेल तर हा प्रश्न आहे आणि चला आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू ठीक आहे तर आपल्याला माहित आहे करंट IFSD4 आहे ठीक आहे त्यामुळे जर पॉईंटर येथे असेल तर येथून प्रवाहित होणारा करंट असेल IFSD4 आणि हा करंट असेल I 𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx आणि ते असेल IFSD4 आता Rx च्या कुठल्या मूल्यासाठी हे सत्य असेल I 𝐼𝐹𝑆𝐷4 𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx 𝐸4 𝑅𝑖𝑛𝑒𝑟𝑛𝑎𝑙𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx 4 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx Rx 3 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 हे काय आहे समजा एफएसडी च्या तीन चतुर्थांश आहे जी आहे IFSD गुणी ला तीन चतुर्थांश ठीक आहे त्यामुळे रेझिस्टन्स चे हे मूल्य किती असेल चला ते शोधायचा प्रयत्न करू ही गणना स्थिती a साठी होती आता आता स्थिती b साठी आपण सारखीच आकडेमोड करू पुन्हा एकदा आपली उजळणी होईल तर या स्थितीसाठी I असेल फुल स्केल डिफ्लेक्शन करंट च्या तीन चतुर्थांश आणि तो असेल I 3 IFSD4 𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx 3𝐸4 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙𝐸𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 Rx Rx 13 𝑅𝑖𝑛𝑡𝑒𝑟𝑛𝑎𝑙 जेव्हा Rinternal हे 1 kΩ असेल आणि त्यानंतर हे मूल्य ⅓ kΩ असेल चला ते मूल्य टाकून पाहू तर हे ⅓ kΩ हे Rinternal 3 एवढेच आहे तर ही स्थिती b आहे आणि ही स्थिती a आहे ठीक आहे तर अशाप्रकारे तुम्ही इतर सर्व स्थिती या स्केल वर दाखवू शकता आणि आता तुम्ही पाहू शकता ही स्केल नॉन लिनियर किंवा अप्रमाणबद्ध आहे त्यामुळे ही स्केल 0 ते एक तृतीयांश kΩ ओहम जे 333 Ω असते नंतर येथे माझ्याकडे एक तृतीयांश ते तीन kΩ आहे आणि येथे तीन kΩ ते अमर्याद रेझिस्टन्स आहे ठीक आहे त्यामुळे आता पुढील प्रश्न आपल्यासमोर येईल तर मीही आकृती येथे परत काढतो ठीक आहे आता परत एक प्रश्न विचारतो आता कुठला भाग चांगला आहे मला म्हणायचं आहे की Rx च्या कुठल्या मूल्यासाठी आपण अचूक मोजमापन करू शकतो ठीक आहे त्यामुळे आता असे गृहीत धरा की एका स्थितीमध्ये Rx 30 kΩ आहे आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये Rx 31 kΩ आहे या दोन परिस्थिती आहे आणि हे Rx चे दोन मूल्य स्केल वरती एकमेकांच्या खूप जवळ आहेत ठीक आहे समजा हे 3 kΩ आहे शक्यतो 30 kΩ येथे कुठेतरी आहे आणि 31 kΩ याच्या खूप जवळपास आहे आणि त्यामुळे या दोघांमधील फरक ओळखणे खूप कठीण आहे कारण हे दोन्ही पॉईंटर Rx साठी 30 आणि 31 साठी खूप खूप जवळ असतील त्यामुळे या दोन मूल्यांमध्ये फरक शोधणे कठीण आहे आणि तुम्ही पहा Rx चे जास्त मूल्य या स्केल च्या छोट्याशा भागांमध्ये 25 भागामध्ये आपल्याकडे 3 kΩ पासून अनंत ∞ पर्यंत सर्व काही आहे आणि त्यानंतर उदाहरणार्थ समजा माझ्याकडे 1 MΩ आणि 2 MΩ आहेत आणि ते एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि आपण सहजासहजी या दोघांच्या स्थितीमध्ये फरक ओळखू शकणार नाही ठीक आहे त्यामुळे ज्या रेझिस्टन्स चे मूल्य खूप जास्त आहे असे रेझिस्टन्स ओळखणे फार अवघड आहे किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या खूप जास्त मूल्य असणाऱ्या रेझिस्टन्स चे मूल्य अचूक पणे मोजणे खूप अवघड आहे ठीक आहे त्याचप्रमाणे हे रेझिस्टन्स च्या जास्त मूल्यासाठी सुद्धा सत्य आहे त्यामुळे समजा हा नोट 1 आहे आता त्याचप्रमाणे दुसरा नोट आहे रेझिस्टन्स चे कमी मूल्य गृहीत धरा ठीक आहे गृहित धरा की Rx जवळपास 300 Ω आहे त्यामुळे असे गृहित धरा की Rx30Ω आहे आता काय होईल जेव्हा पॉईंटर शून्याच्या जवळपास असेल ठीक आहे त्यामुळे इथेसुद्धा जर मी पॉईंटर ची स्थिती पाहण्यात थोडीशी चुक केली समजा मी पॅरॅलॅक्स एरर केला समजा मी 1 डिग्री ने चूक केली आणि या 1 डिग्री मुळे जास्त सापेक्ष त्रुटी निर्माण होईल कारण Rx ची हि स्थिती जी 330 Ω आहे ती येथे 10 डिग्रीला आहे त्यामुळे समजा Rx 30 डिग्री आहे जी उजव्या बाजूने 10 डिग्रीला आहे आणि जर मी रीडिंग घेताना 1 डिग्री ची चूक केली तर याच्या मुळे 10 पैकी 1 डिग्री ची चूक होईल त्यामुळे याच्या पासून 10 टक्के त्रुटी किंवा 10 टक्के सापेक्ष त्रुटी निर्माण होईल मोजलेल्या रेझिस्टन्स मध्ये आणि पॅरॅलॅक्स एरर मुळे 1 डिग्रीची त्रुटी निर्माण होईल त्यामुळे परत एकदा निष्कर्ष निघतो की रेझिस्टन्स चे कमी मूल्य मोजणे अवघड आहे शेवटी जर Rx हा Rinternal जवळ असेल तर या प्रकरणांमध्ये ते 1 kΩ आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पॉईंटर उजवीकडून दूर आहे ठीक आहे त्यामुळे कोन जवळपास 90 डिग्री असू शकतो ठीक आहे त्यामुळे हीच स्थिती जवळपास 90 डिग्री असेल जर मी 1 डिग्री ची चूक केली त्यामुळे 90 पैकी 1 हे जवळपास 1 टक्का होते ठीक आहे त्यामुळे जर RxRinternal असेल तर पॉईंटर केंद्रबिंदूच्या खूप जवळ असेल आणि याचा अर्थ हे उजव्या बाजूने जवळपास 90 डिग्री आहे त्यानंतर जर मी 1 डिग्री ची चूक केली तर त्याच्यामुळे 90 पैकी 1 म्हणजेच अंदाजे 1 टक्का त्रुटि निर्माण होईल अंदाजे ते किती असेल माझ्या मते ते याच्यापेक्षा खूप कमी असेल अंदाजे 1 टक्का हे 1 kΩ आहे आता गृहीत धरा 1 kΩ आणि 2 kΩ आणि गृहीत धरा Rx1kΩ आहे आणि Rx2 kΩ आहे त्यांच्या मधील फरक हा पुरेसा असेल ठीक आहे त्यामुळे 1 kΩ येथे असेल जेव्हा हा 2 kΩ येथे 1 आणि 3 च्या मध्ये कुठेतरी असेल त्यामुळे 1 आणि 2 दोन च्या मध्ये आपल्याकडे पुरेसा फरक असेल 30 आणि 31 च्या तुलनेत जे येथे एकमेकांच्या खूप जवळ होते त्यामुळे त्यांच्या मधील फरक हा 30 kΩ आणि 31 kΩ पेक्षा चांगला आहे त्यामुळे 30 kΩ आणि 31 kΩ मध्ये फरक करणे अवघड आहे पण 1 आणि 2 kΩ मध्ये फरक करणे सोपे आहे ठीक आहे त्यामुळे हा मध्यभाग सगळ्यात आदर्श भाग आहे जिथे आपल्या मोजमापनाची अचूकता सगळ्यात चांगली असेल त्यामुळे निष्कर्ष असा आहे की स्केल चा मध्य भाग सगळ्यात चांगली अचूकता देतो आपण त्याची ची व्याख्या केलेली नाही आपण त्याला नंतर करू तर सध्या मी एवढेच लिहितो की येथे त्रुटी कमीत कमी असेल त्यामुळे हे एक महत्त्वाचे निरीक्षण आहे आता पुढे आपण काय करू शकतो त्यामुळे जे रेझिस्टन्स आपल्याला मोजायचे आहेत त्यानुसार आपण या स्केल चे चिन्हांकन करायला हवे ठीक आहे त्यामुळे समजा आपल्याला 10 kΩ रेझिस्टन्स किंवा 10 kΩ च्या जवळपास असणारा रेझिस्टन्स मोजायचा आहे त्यासाठी आपल्याला या सर्किट मध्ये काही बदल करावे लागतील जेणेकरून 10 kΩ येथे मध्यभागी येईल ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये हाच आपला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये ओहममीटर चालू ठेवणार आहोत धन्यवाद